नमस्कार आणि फिजिकली अनकॉलेनेबल च्या तिसऱ्या भागात आपले स्वागत आहे हा NPTELसीक्युर सिस्टिम इंजिनिअरिंग विषयाचा भाग आहे मागील दोन व्हिडिओ मध्ये आपण फिजिकली अनकॉलेनेबल ची ओळख करून घेतली होती आणि आपण पाहिलेले होते की डिजिटल फिंगर प्रिंटिंग हे तंत्र किती महत्वाचे आहे जे वापरून आपण ऑथेंटिकेशन करू शकतो ते पण डिव्हाइस मधील सीक्रेट की न वापरता आपण पाहिलेले की प्रत्येक PUF ला चांगले इंत्रा व इंटरं चीप व्हीरीएशन लागते त्यामुळे ते ऑथेंटिकेशन मध्ये क्रिप्टोग्राफी साठी उपयोगी पडते या भागात आपण पीयूएफ चा वापर ऑथेंटिकेशन देण्यासाठी कसा करता येतो ते पाहणार आहोत आपण सेटअप मधील कुठली गोष्ट पाहणार आहोत इथे आपल्याकडे सर्व्हर आहे आणि आपल्याकडे एज डिव्हाइस आहे आणि एज डिव्हाइस मध्ये फिजिकली अनकॉलेनेबल फंक्शन आहे म्हणजेच पीयूएफ आहे तर आपण जो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत इथे तो म्हणजे विशिष्ट सर्व्हर एखाद्या डिव्हाइस ला पीयूएफ चा वापर करून कसे ऑथेंटिकेट करेल तर पीयूएफ बनवते वेळी उत्पादक चॅलेंजेस चा डेटाबेस बनवेल आणि त्त्यासंबंधी रिस्पॉन्स सुद्धा बनवेल तर हा डेटाबेस ज्याला सी आर पी असे संबोधले जाते तो सर्व्हर वर स्टोअर केला असेल तर सी आर पी डेटाबेसमध्ये चॅलेंजेस आणि त्याचा अपेक्षित असलेला ह्या विशिष्ट डिव्हाइस चा रिस्पॉन्स असेल तर जेव्हा एज डिव्हाइस फील्ड केलेले असेल आणि जेव्हा एखाद्या वेळी एखाद्या एप्लीकेशन मध्ये वापरले जाईल किंवा दुसऱ्या सर्व्हर वर हवे असेल तर तेव्हा हे डिव्हाइस ऑथेंटिकेट करणे गरजेचे असेल जेव्हा असे ऑथेंटिकेशन हवे असते सर्व्हर CRP Table मधून चॅलेंज उचलतो आणि हे चॅलेंज एज डिव्हाइस ला पाठवतो एज डिव्हाइस नंतर हे चॅलेंज पीयूएफ मध्ये वापरतो आणि त्यासंबंधित रिस्पॉन्स पण वापरतो तो रिस्पॉन्स सर्व्हरला परत पाठवला जातो तर नमूद करा कारण आपण असे मानलेले की तिथे क्रिप्टोग्राफी नसेल एज डिव्हाइस मध्ये इंक्रीप्शनडिक्रीप्शन किंवा दुसर्या स्टोअर्ड कीज नसतील त्यामुळे चॅलेंज आणि रिस्पॉन्स क्लियर टेक्स्ट मध्ये पाठवले जातील आता एकदा सर्व्हरला एज डिव्हाइस कडून रिस्पॉन्स मिळायला लागला की तो त्याच्याकडे स्टोअर असलेला सीआरपी डेटाबेस पाहिल आणि तो मग एज डिव्हाइस कडून मिळालेल्या रिस्पॉन्सची तुलनासी आर पी डेटाबेसमध्ये स्टोअर असलेल्या रिस्पॉन्स सोबत करेल तो त्या दोघांमधील हॅमिंग डिस्टन्स काढून तपासून पाहिलं की हा रिस्पॉन्स खरंच या विशिष्ट डिव्हाइस कडून आलेला आहे की नाही तर अशाप्रकारे एज डिव्हाइस ऑथेंटिकेट केले जाते आता मानूया की इथे एक रग डिव्हाइस आहे आणि ते ओरिजनल डिव्हाइस आहे असे भासवत आहे आता जेव्हा सर्व्हर चॅलेंज पाठवेल पीयूएफ प्रॉपर्टीजला रिस्पॉन्स काय असेल हे प्रेडिट करणे अवघड जाईल जरी पीयूएफ ची रोबडिव्हाइस मध्ये अंमलबजावणी केली तरी रिस्पॉन्स हे ओरिजनल डिव्हाइस च्या बरोबर रिस्पॉन्स पेक्षा वेगळे होते त्यामुळे जेव्हा रिस्पॉन्स सर्व्हरकडे जाईल तेव्हा त्याला असे असे आढळेल की हा रिस्पॉन्स डेटाबेस मधील रिस्पॉन्स सोबत जुळत नाही त्यामुळे तो त्या डिव्हाइस ला नाकारेल ते ऑथेंटिकेशन यशस्वी झाले नाही असे म्हणेल तर पीयूएफ आधारित ऑथेंटिकेशन ची दुसरी समस्या म्हणजे मेन इंन मिडल अटॅक Man in middle attack लक्ष द्या तर आपण असे म्हटले होते की चॅलेंज व रिस्पॉन्स हे क्लियर टेक्स्ट मध्ये पाठवलेले होते आणि त्यामुळे कोणीही ते चॅलेंज किंवा रिस्पॉन्स मध्येच पाहू शकत होते आता सर्व्हर जर खरंच आधी सारखेच चॅलेंज पुन्हा पाठवत असेल तर मेन इंन मिडल अटॅक हल्लेखोर चॅलेंज पुढे न पाठवता त्याला त्या संबंधित रिस्पॉन्स पाठवून देईन तर पीयूएफ वर मेन इंन मिडल अटॅक टाळण्यासाठी काय गरजेचे आहे तर सीआरपी एकदा वापरल्यानंतर परत वापरता कामा नये म्हणजे एकदा सर्व्हर ने चॅलेंज वापरले आणि त्यासंबंधित रिस्पॉन्स मिळवले कि ती विशिष्ट एन्ट्री ही ऍक्टिव्हेटड म्हणून अधोरेखित करावी किंवा सीआरपी डेटाबेस मधून काढून टाकावी पुन्हा कधीच वापरू नये तर अशा पद्धतीने आपण मेन इंन मिडल अटॅक पासून बचाव करू शकतो एक नकारात्मक परिणाम पण आहे या मेन इंन मिडल अटॅक चा तो म्हणजे सीआरपी चा वापर नाही केला तर डेटाबेस त्या कारणाने फार वाढत जाईल त्या कारणाने सीआरपी टेबल हे उत्पादनाच्या वेळी किंवा त्यापूर्वी डिव्हाइस मध्ये टाकले जातात तर त्यामुळे आपल्याला पूर्ण काळाकरिता पुरेशा प्रमाणात चॅलेंज व त्यासंबंधित रिस्पॉन्स सर्व्हर मध्ये साठवून ठेवावे लागतील त्यामुळे पीरियाडिक ऑथेंटिकेशन पूर्ण काळासाठी सपोर्ट करेल उदाहरणार्थ असे मानूया की आपल्याकडे जे एज डिव्हाइस आहे ते रिमोट पावर प्लांट मध्ये ठेवले आहे आणि समजा 3 वर्षां साठीच वापरायचे आहे मग आपण असे म्हणू या की सर्व्हर कडून या डिव्हाइस ला ऑथेंटिकेशन करण्यासाठी प्रत्येक दिवसाला चॅलेंजेस व रिस्पॉन्स पाठवले जात आहे म्हणजे या edge डिव्हाइस मुळे सीआरपी डेटाबेसमध्ये हजारो चॅलेंजेस व रिस्पॉन्स स्टोअर होतील म्हणून ऑथेंटिकेशन ची पीरियाडिसिटी ही ऍप्लिकेशन नुसार बदलत जाते ही कधी खूप लहान असू शकते जशी की डेट ऑथेंटिकेट करण्याइतकी तर कधी खूप मोठी अगदी ऍप्लिकेशन ला दररोज 45 मिनिटे ऑथेंटिकेट करावे लागेल इतकी त्यामुळे सीआरपी टेबल हा खूपच मोठा बनेल पुढे आपण हे देखील पाहतो की प्रत्येक सीआरपी टेबल डिव्हाइस विशिष्ट आहे आणि हे खरे आहे कारण प्रत्येक सीआरपी प्रत्येक डिव्हाइसशी संबंधित युनिक चॅलेंज आणि रिस्पॉन्स यांना रिस्पॉन्स देतो म्हणून आता गोष्टी अधिकच वाईट होत आहेत कारण आपल्याकडे जर एकाच सर्व्हरद्वारे व्यवस्थापित केलेली अनेक डिव्हाइस असतील तर अनेक सी आर पी टेबल होतील की जे सर्व्हर डेटाबेसमध्ये स्टोअर करावे लागतील दुसरी समस्या अशी असेल की जर सीआरपी टेबल चोरीला गेले किंवा सर्व्हरची प्रायव्हसी भंग झाली तर पीयूएफ च्या संबंधित या डिव्हाईसची देखील सुरक्षा गमावली जाईल संशोधक अनेक वेगवेगळे पर्यायी तंत्र वापरत आहे जिथे ते एकतर सीआरपी टेबल ची साईज कमी करू शकतो काय किंवा ऑथेंटिकेशनपीयूएफ प्रोसेस मध्ये वापरले जाते तेव्हा सीआरपी टेबल काढून टाकता येईल का याचा प्रयत्न करत आहेत तर एक अतिशय लोकप्रिय मॉडेल जे पीयूएफचे गुप्त मॉडेल म्हणून ओळखले जाते म्हणून येथे काय घडते तर उत्पादनांच्या वेळी रिस्पॉन्स ट्रेनिंगच्या वेगवेगळ्या चॅलेंजेस ने डिव्हाइस व्हॅरी करण्याऐवजी आणि चॅलेंज रिस्पॉन्सच्या जोड्या आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर करण्याऐवजी गुप्त मॉडेल पीयूएफमध्ये काय घडेल तर उत्पादक पीयूएफच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करेल व त्या पीयूएफ साठी विशिष्ट मॉडेल बनवेल उदाहरणार्थ सर्व्हर या विशिष्ट अरबीटर पीयूएफ मधील विविध गेट डिलेजचा डेटाबेस तयार करु शकतो आणि त्यास या विशिष्ट अरबीटर पीयूएफसाठी हे मॉडेल स्टोअर करावे लागते तर हे मॉडेल खरोखर काय करण्यास सक्षम असेल तर ते असे की हे विशिष्ट मॉडेलल्या दिलेले एखादे चॅलेंज या विशिष्ट चॅलेंज साठी विशिष्ट पीयूएफसाठी काय रिस्पॉन्स असावा ह्याचा चांगल्या प्रकारे अंदाज वर्तवेल तर काय आवश्यक आहे ते म्हणजे पीयूएफचे हे मॉडेल गुप्त ठेवले आहे आणि नंतर डिव्हाइस प्रत्यक्षात फील्ड केलेले आहे आणि जेव्हा ऑथेंटिकेशनआवश्यक असेल तेव्हा सर्व्हर कुठलेही एखादे विशिष्ट चॅलेंज निवडेल जे ज्याचा अपेक्षित रिस्पॉन्स तयार करण्यासाठी या विशिष्ट पीयूएफचे हे मॉडेल वापरेल नंतर हे या डिव्हाइसला चॅलेंज पाठवेल आणि रिस्पॉन्स मिळवेल त्यानंतर या रिस्पॉन्स ची तुलना मॉडेलकडून प्राप्त केलेला अपेक्षित रिस्पॉन्स ह्या सोबत करेल प्रत्यक्षात मिळालेला रिस्पॉन्स आणि अपेक्षित रिस्पॉन्स यामधील समानता काढली जाईल आणि मग ते डिव्हाइस ऑथेंटिकेट करण्यासाठी वापरले जाईल आता हे बर्यापैकी चांगले काम करते विशेषत पीयूएफ स्विचवर आणि आपण प्रत्यक्षात अशा प्रकारे मॉडेलिंग करतो जेथे या पीयूएफचे गुप्त मॉडेल उत्पादित वेळी काढले जाऊ शकते परंतु असे असले तरी अद्याप या तंत्राची मर्यादा आहे मर्यादा अशी आहे की हे पीयूएफ मॉडेल अद्याप गुप्त ठेवावे लागेल आणि हे अत्यंत गुप्त असले पाहिजे कारण हे मॉडेल हरवले तर कोणताही हल्लेखोर सर्व्हरवरून त्या एज डिव्हाइसवर पाठविलेल्या चॅलेंज मध्ये चुका करू शकतो ते मॉडेल जे नुकतेच चोरी केली आहे त्याचा वापर करू शकतो आणि आणि त्या विशिष्ट चॅलेंज ला रिस्पॉन्स देऊ शकतो यात कदाचित हल्लेखोरांची मशीन पीयूएफ चा वापर न करता ऑथेंटिकेट होऊ शकते तर इतर पण कामे चालू आहेत जसे की पब्लिक पीयूएफ वर संशोधन केले गेले आहे तर हे पब्लिक मॉडेल अगदी पीयूएफ सारखेच काम करते फक्त हे सोडून की पीयूएफचे मॉडेल जे विविध गेट डिलेज वापरुन विकसित केले गेले आहे आणि सर्व्हरमध्ये उपस्थित असलेल्या डेटाबेसमध्ये स्टोअर आहे त्यास गुप्त ठेवण्याची गरज नाही तर इथे ज्या तत्वाचा वापर केला जात आहे तो म्हणजे एखादे चॅलेंज प्रत्यक्षात डिव्हाइसला पाठवले जाते जे पीयूएफच्या मालकीच्या आहे रिस्पॉन्स मिळवण्यासाठी काही नॅनो सेकंद घेतले जातात जेणेकरून त्या डिव्हाइसला एखादे चॅलेंज पाठवले गेले ज्यात पीयूएफ आहे तर सर्व्हरला पटकन रिस्पॉन्स प्राप्त होईल दुसरीकडे जर हल्लेखोरकडे पीयूएफच्या या विशिष्ट मॉडेलची प्रत असेल तर चॅलेंज पाठवणे आणि या पब्लिक मॉडेलवर आधारित हेवी कम्प्युटिंग रिसोर्सेस सोबत मॉडेल कम्प्युट करणे यासाठी काही वेळ घेईल म्हणून चॅलेंज पाठवणे आणि हल्लेखोरच्या डिव्हाइस कडून रिस्पॉन्स मिळवणे यामधील विलंब फायदेशीर ठरेल म्हणूनच ऑथेंटिकेशन च्या या स्वरूपामध्ये जे सुचवले गेले आहे ते आहे की हल्लेखोर कुठलेही चॅलेंज उचलतो आणि एखाद्या चॅलेंजचा अपेक्षित रिस्पॉन्स काय असेल हे मिळवण्यासाठी पीयूएफसाठी हे पब्लिक मॉडेल वापरतो आणि यानंतर डिव्हाइसला चॅलेंज पाठवतो तसेच रिस्पॉन्स मिळायला लागणारा वेळही त्यात नोंदविला जातो आता जर या प्रकरणात काही विशिष्ट थ्रीशोल्ड टी 0 पेक्षा वेळ जास्त घेतलेला असल्यास असे गृहित धरले जाते की रिस्पॉन्स हा मालिशीअस डिव्हाइसकडून किंवा हल्लेखोराच्या डिव्हाइसकडून मिळला आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि कोणतीही ऑथेंटिकेशनकेले नाही आहे दुसरीकडे जर अपडेट करण्याचा वेळ थ्रीशोल्ड टी 0 पेक्षा खूपच कमी असेल तर सर्व्हर पीयूएफच्या या मॉडेलकडून मिळालेला रिस्पॉन्स अपेक्षित रिस्पॉन्स सोबत व्हॅलिडेट करेल आणि जर या मॉडेलकडून मिळालेला रिस्पॉन्स व अपेक्षित रिस्पॉन्स या दोघांमध्ये साम्य असेल तरच डिव्हाइस ऑथेंटिकेट केले जाईल या विशिष्ट तंत्राने असे गृहीत धरले आहे की नेटवर्क डिलेज आणि टाउटिंग डिलेज इत्यादी इतर घटकांचा विचार केला गेला नाही परंतु हे तंत्र लहान लोकल नेटवर्क आणि लहान सिस्टीम यासाठी चांगले कार्य करेल दुसरे तंत्र ज्यावर संशोधन चालू आहे ते होमोमोर्फिक इंक्रीप्शन चा वापर म्हणून ओळखले जाते याचा वापर करुन डिव्हाइस मधील पी यु एफ साठी चॅलेंज आणि रिस्पॉन्स यांची जोडी बनवलेली आहे ते एनक्रिप्ट केले जाते आणि अनत्रस्तेड वातावरणात स्टोअर केले जाते तर होमोमोर्फिक इंक्रीप्शन वापरण्याची बेसिक प्रॉपर्टी अशी आहे की विशिष्ट रिस्पॉन्सचे व्हॅलिडेशन हे एन्क्रिप्टेड डेटा वर होते याचा अर्थ असा होतो की सर्व्हर विशिष्ट प्रोग्राम अनत्रस्तेड क्लाऊड मध्ये रन करू शकतो जो की एनक्रिप्टेड सीआरपी डेटा बेस वर काम करतो आणि सी आर पी डेटाबेस डिक्रिप्ट न करता रिस्पॉन्स व्हॅलिड आहे की नाही हे पण मिळवू शकतो तर या विशिष्ट मॉडेलमध्ये सर्व्हर नेहमीप्रमाणे एखादे चॅलेंज एज डिव्हाइस ला पाठवेल त्यासंबंधी रिस्पॉन्स मिळवेल जो की बहुतेक वेळा पीयूएफकडून व्हॅलिड असेल आणि हा रिस्पॉन्स नंतर अनत्रस्तेड वातावरणास पाठविला जाईल तर हे रेग्युलर क्लाऊड कम्प्युटिंग एन्व्हायरमेंट असेल या अनत्रस्तेड वातावरणामध्ये वापरलेले होमोमॉर्फिक एनक्रिप्शन तंत्र नंतर या एनक्रिप्टेड डेटाबेसवर कार्य करते आणि डेटाबेसमध्ये स्टोअर असलेला रिस्पॉन्स खरोखरच रिस्पॉन्स आहे की नाही हे पडताळाते अशाप्रकारे हा क्लाऊड अनत्रस्तेड आहे तरीही होमोरोफिक एनक्रिप्शनमुळे डेटाबेसची सुरक्षा सुनिश्चित केली जाते आता पीयूएफमध्ये सीआरपीची समस्या सोडवण्याकरिता हा एक चांगला उपाय असल्यासारखे दिसते आहे प्रत्यक्षात सराव करण्यासाठी ही होमोर्फिक एनक्रिप्शन घेण्यापूर्वी अद्याप बरेच संशोधन चालू आहे एन्क्रिप्टेड डेटाबेस वापरुन रिस्पॉन्स ला व्हॅलिडेट करण्यासाठी आणि एन्क्रिप्ट करण्यासाठी अद्याप बराच वेळ लागतो या कारणास्तव या वेळेच्या आवश्यकता कमी करण्यासाठी खरोखर बरेच संशोधन चालू आहे पीयूएफवरील व्हिडिओ लेक्चर्सचा निष्कर्ष काढण्यासाठी पीयूएफ ही एक अतिशय उपयुक्त तंत्र किंवा यंत्रणा आहेत ज्याद्वारे ऑथेंटिकेशन सिक्रेट की जनरेशन आणि इतर विविध क्रिप्टोग्राफिक गोष्टी साध्य केल्या जातात आणि अगदी लहान फिंगरप्रिंटसह आणि हे देखील सुनिश्चित केले आहे की जर एखाद्या डिव्हाइसमध्ये पीयूएफ असेल तर त्या विशिष्ट डिव्हाइसचे क्लोन केले जाऊ शकत नाही एनालॉग पीयूएफ सेन्सर वापरणारे पीयूएफ इत्यादीसारखे नवीन पीयूएफ शोधण्यासाठी बरेच संशोधन चालू आहे सीआरपीचा प्रश्न सोडविण्याची अद्यापही एक मोठी समस्या आहे आणि सीआरपी टेबल्स प्रत्यक्षात कशी कम्प्रेस करता येतील जेणेकरून कार्यक्षमता आणि मेमरी स्टोरेज कमी होऊ शकेल प्रत्यक्षात कमोडिटी डिव्हाइसकडे जाण्यापासून थोडासा रोखणारी पीयूएफची एक मोठी त्रुटी म्हणजे हे हल्ले मॉडेल बिल्डिंग अटॅक म्हणून ओळखले जातात तर मॉडेल बिल्डिंग अटॅकमध्ये काय होते तर तुम्ही असा प्रसंग समजा तुमच्याकडे एक सर्व्हर आणि एक डिव्हाइस आहे ह्या डिव्हाइस मध्ये पीयूएफ आहे आणि सर्व्हर या कालावधीत चॅलेंजेस पाठवत आहे आणि रिस्पॉन्स मिळवत आहे आता या संपूर्ण गोष्टीत एक पॅसिव्ह लिसनर देखील आहे जो हे चॅलेंजेस आणि रिस्पॉन्स पाहतो आणि त्या पीयूएफचे मॉडेल तयार करण्यासाठी मशीन लर्निंग मेकॅनिझम किंवा मॉडेल बिल्डिंग तंत्र वापरतो आता काही विशिष्ट ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या चॅलेंजजेस साठी हल्लेखोर त्या पीयूएफसाठी मॉडेल वापरू शकतो जे त्याने प्रत्यक्षात तयार केले आहे आणि त्या चॅलेंज ला रिस्पॉन्स दिला आहे अशा प्रकारे तुम्ही पहात आहात की ऑथेंटिकेशन अशाप्रकारे खंडित होईल कारण हल्लेखोर सध्याचे पीयूएफ प्रत्यक्षात न घेता चॅलेंजेस योग्य रिस्पॉन्स देऊ शकेल पीयूएफची आणखी एक मोठी समस्या म्हणजे कंप्यूटेशनसह छेडछाड करणे म्हणजे उदाहरणार्थ पीयूएफ कम्प्युटेशन दरम्यान एखादा हल्लेखोर प्रत्यक्षात डिव्हाइसला पकडेल आणि पॉवर किंवा ग्राउंड प्लेनमध्ये साइनसॉइडल वेव्हला सक्ती करून डिव्हाइस ऑपरेशनमध्ये बदल घडवून आणू शकतो तर पीयूएफकडून मिळालेला रिस्पॉन्स बदलू शकतो म्हणून जर पीयूएफचा रिस्पॉन्स विशिष्ट डिग्रीच्या पलीकडे बदलला गेला तर ऑथेंटिकेशन अयशस्वी होईल कारण सर्व्हरला असे आढळेल की सीआरपी टेबलमध्ये स्टोअर असलेले रिस्पॉन्स आणि पीयूएफ हार्डवेअरद्वारे प्राप्त झालेले रिस्पॉन्स मोठ्या प्रमाणात जुळत नाही तर हे डीनायल ऑफ सर्विस अटॅक सारखे होईल जेथे हल्लेखोर रिस्पॉन्स काय असेल हे शिकण्याऐवजी डिव्हाइसला ऑथेंटिकेट होण्यापासून प्रतिबंधित करते तरीही पीयूएफ त्याच्या डिव्हाइसच्या लाईटवेट ऑथेंटिकेशनसाठी अतिशय आशादायक मार्ग आहे आणि कदाचित नजीकच्या भविष्यात या डिव्हायसेस मध्ये बरेच फॉर्म वापरले जातील आणि यामुळे हे सुनिश्चित होईल की यंत्रे क्लोन होणार नाहीत डिव्हाइसमध्ये कोणतीही सीक्रेट की लागणार नाही आणि असे बरेच काही हे आम्ही पाहू धन्यवाद